नमस्कार आज मी बोल्टच्या रचना प्रक्रियेवर चर्चा करणार आहे ज्याचे दोन प्रकार असू शकतात सामान्यतः वापरले जाणारे एक म्हणजे सामान्य काळा बोल्ट आणि दुसरे हाय स्ट्रेंथ घर्षण बांधलेले असते आता आज सुरुवातीला मी सामान्य काळ्या बोल्टच्या रचना प्रक्रियेबद्दल चर्चा करेन आता आपल्याला माहित आहे की एक बोल्टचा प्रकार आहे जो I S 800 2007 च्या कलम 10 3 मध्ये दिलेला आहेः आणि दुसरी रचना प्रक्रिया म्हणजे घर्षण प्रकारचा बोल्ट जो कलम 10 4 मध्ये दिलेला आहे जेव्हा आपण रचना प्रक्रिया पाहू तेव्हा मी सहभागींना संहिता पाळण्याची सूचना करेन त्यांचा कोड उघडण्यासाठी आणि रचना करताना हा कलम 10 3 उघडण्यासाठी देखील तरतुदी करू शकतो सामान्य काळा बोल्ट आणि जेव्हा आपण रचना करणार आहोत तेव्हा आपल्याला दोन प्रकारचे जॉइंट दिसतील उघडपणे दिसेल की एक लॅप जॉइंट आहे जिथे दोन प्लेट्स आच्छादित आहेत एका विशिष्ट लांबीवर एकत्र ज्याला लॅप जॉइंट म्हणतात आणि दुसरे म्हणजे बट जॉइंट जेथे दोन प्लेट्स एकाच प्रतलात असतात काही आच्छादन एकाच आवरणासह एकच असतात किंवा दुहेरी कव्हर ज्याला बट जॉइंट म्हणतात त्यामुळे हे दोन शिकवले प्रकारचे जॉइंट आजच्या व्याख्यानात शिकवले जातील आता सामान्य काळ्या बोल्टच्या रचनेसाठी आपण पाहू की अपयशाचे निकष काय आहेत आणि त्या अपयशाच्या निकषांमधून शिअरिंग काय आहेत अशी स्ट्रेंथ काय असू शकते शिअर मुळे अयशस्वी होते आणि आपल्याला काळा बोल्ट माहित आहे जेव्हा आपण रचना करणार आहोत असे समजा की प्लेट्स येथे आहेत आणि येथे आणखी प्लेट्स जोडलेल्या आहेत आणि आपण तेथे एक बोल्ट डिझाइन करीत आहोत या शिअर प्रतलात अपयशी होण्याची शक्यता आहे का तर या प्रतलात शिअर अपयशी ठरू शकते ज्यासाठी आपल्याला बोल्टच्या कातरणेची ताकद किती आहे शोधावे लागेल मग आपण बोल्टची ताकद सहन करण्यासाठी जाऊ म्हणजे मी आधी चर्चा केल्याप्रमाणे बोल्ट बेअरिंगमुळे देखील अयशस्वी होऊ शकतो तर काय होईल आपण ज्याची चर्चा करणार आहोत त्या बेअरिंग फेल्युअरच्या ताकदीची गणना पुढील म्हणजे बोल्टमधील तणावामुळे होणारे अपयश तणावाखाली येऊ शकते जेणेकरून मोजावे लागेल पुढे आपण प्लेट म्हणजे प्लेट्सच्या टेन्साइल स्ट्रेंथसाठी जाऊ म्हणजे बोल्ट घालण्यासाठी छिद्र केले जाते त्यामुळे प्लेटची निव्वळ ताकद कमी होईल छिद्राच्या उपस्थितीमुळे आपण नेट स्ट्रेंथ काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करूप्लेटचा आणि दुसरा पैलू म्हणजे कंबाइंड शिअर आणि टेन्शन म्हणजे कधीकधी बोल्टचा वापर कंबाइंड शिअर आणि टेन्शन तर जेणेकरून आपण देखील तपासू आणि या 5 पैकी कोणती सर्वात कमी ताकद आहे ते पाहू आणि सर्वात कमी ताकद ही बोल्टची ताकद असेल म्हणून आपण बोल्टची ताकद शोधण्याचा प्रयत्न करू अपयशाच्या वेगवेगळ्या निकषांसाठी एक म्हणजे शिअर नंतर बिअरिंग आणि नंतर टेन्साईल स्ट्रेंथ आणि नंतर प्लेटची टेन्साईल स्ट्रेंथ आणि कंबाइंड शिअर आणि टेन्शन पुढे आपण सामान्य काळ्या बोल्टच्या रचनेकडे येऊया आता कलम 10 3 मध्ये तुम्हाला दिसेल की शियर Vnsb मधील बोल्ट कोडमध्ये fub म्हणून दिले आहेत रूट 3 गुणिले nn गुणिले Anb अधिक ns गुणिले ASb ही शिअर मध्ये बोल्टची नाममात्र क्षमता आहे काही रिडक्शन फॅक्टरमध्ये ज्याला बीटा lj नंतर बीटा lg आणि बीटा PKg म्हणतात तर हे Vnsb हे दुसरे काही नसून शिअर आणि fub मधील बोल्टची नाममात्र क्षमता ही बोल्टची तन्यता शक्ती अंतिम आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या बोल्टसाठी बोल्टची अंतिम टेन्साईल स्ट्रेंथ वेगळी असेल जे आपण कोडमधून शोधू शकतो आणि हे Anb आणि Ansb Anb निव्वळ टेन्साईल क्षेत्रफळ धाग्याच्या मुळाशी विचारात घ्यावयाचे बोल्टचे क्षेत्र आहे याचा अर्थ असा की जर आपण पुढच्या पानावर गेलो तर आपल्याला संपूर्ण बोल्ट दिसेल ग्रिप इतकी माफ करा ही संपूर्ण बोल्ट ग्रिप आहे आता उदाहरणार्थ या ठिकाणी शिअर प्रतलामध्ये समाविष्ट केलेला धागा हा आहे की हे शिअर प्रतल त्या धाग्यांद्वारे समाविष्ट केले आहे आता शियर प्लेनमध्ये वगळलेले धागे हे एक किंवा हे एक आहेत तर हे nn आणि nb आहे तर nn आणि nb आपण nn म्हणून प्लेटला थ्रेड इंटरसेप्ट न करता शियर प्लेनची संख्या म्हणून परिभाषित करू शकतो ही प्लेटला अडवणाऱ्या धाग्यांसह कातरणे प्रतलाची संख्या असेल याचा अर्थ असा की ही प्लेटला अडवणारी एन असेल ही एन ची संख्या आहे येथे या प्रकरणात एन माफ करा हे एन आहे एन एक आहे आणि जर मी विचार केला तर हे देखील आहे धाग्यामध्ये व्यत्यय आणल्यास हे आणखी एक nn आहे आणि हे ns बरोबर आहे तर त्याचप्रमाणे ns थ्रेड्सशिवाय थ्रेड्स असलेल्या शिअर प्रतलाच्या संख्येइतकीच आहे जी प्लेट्सला अडवते पुन्हा एकदा शेवटच्या पानावरून सुरू करेन माफ करा मी यापासून सुरुवात करेन तर आता ठीक आहे तर आता मी सामान्य काळ्या बोल्टच्या रचनेबद्दल चर्चा करणार आहे जे या IS 800 10 3 कलमात दिले आहे आता मी सांगितल्याप्रमाणे सामान्य काळ्या बोल्टची रचना तयार करावी लागेल शिअर टेन्शन आणि बेअरिंग आणि प्लेटच्या तणावाखाली तर आपण एक एक करून जाऊ आणि आपण कोडल तरतुदी काय आहेत ते पाहू आणि त्यानुसार आपण शोधण्याचा प्रयत्न करू शियर आणि तणावाखाली शिअर अंतर्गत बोल्टची रचना शक्ती आता ही आहे IS 800 2007 च्या कलम 10 3 मध्ये उपलब्ध आहे तर कलम 10 3 जर तुम्ही उघडले तर तुम्हाला दिसेल की बोल्ट इन शियरसाठी एक सूत्र दिले आहे सूत्र असे दिले आहे की Vnsb हे fub बाय रूट 3 गुणिले nn Anb lj हे काही रिडक्शन फॅक्टर आहेत ज्याची गणना कशी करावी ह्या रिडक्शन फॅक्टरमध्ये मी येईन आणि नंतर बीटा पी बीटा पीकेजी तर ही व्हीएनएसबी मुळात बोल्टची नाममात्र शिअर क्षमता आहे आणि fubही अंतिम टेन्साइल स्ट्रेंथ आहे बोल्टची तीव्रता आणि ही अंतिम टेन्साइल स्ट्रेंथ बोल्टच्या भौतिक गुणधर्मांवर अवलंबून असते तर आपण कोणत्या प्रकारच्या भौतिक मालमत्तेचा वापर करणार आहोत यावर अवलंबून fub आपण शोधू शकतो मग nn ही धाग्यांसह शिअर प्रतलांची संख्या आहे

प्लेन ला अडवणे म्हणजे काय या आकड्यावरून आपण हे शोधू शकतो की ही ती आकृती आहे जिथे तुम्हाला दिसेल की आपल्या कडे एक प्रकार आहे शिअर प्रतलातून जो थ्रेड वगळण्यात आला आहे म्हणजे त्यात थ्रेड नाही दोन आणि दुसरा शियर प्लेनमध्ये समाविष्ट केलेला थ्रेड आहे म्हणजे हा थ्रेडेड भाग शिअर प्लेनमध्ये समाविष्ट आहे तर जेव्हा थ्रेड्स प्लेनला अडवतात तेव्हा nn असेल आणि त्याचप्रमाणे nsशिअरची संख्या असेल थ्रेड्स नसलेली प्लेन थ्रेड न अडवता प्लेन ला अडवतात त्यामुळे या ठिकाणी एनएस 2 असेल आणि nn या ठिकाणी 1 असेल आणि त्यानुसार आपल्याला शोधावे लागेल Anb आणि Ans बाहेर काढा की Ans हा क्रॉस सेक्शनल आहे हे आपण कसे शोधू शकतो प्लेन शँकचे क्षेत्र प्लेन शँकचे क्रॉस सेक्शनल क्षेत्र म्हणजे हा भाग तलावरील क्रॉस सेक्शनल क्षेत्र या भागाला आणि थ्रेडेड भागाला क्रॉस करते विभागीय क्षेत्र आपण Anb म्हणून विचारात घेऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारे आपण गणना करू शकतो आता हा थ्रेडेड भाग जेव्हा आपण गणना करू की आता क्रॉस सेक्शनल क्षेत्र किती असेल आपल्याला ला माहित आहे की शँक भागाचे क्रॉस सेक्शनल क्षेत्र पाय गुणिले 4 गुणिले डी स्क्वेअर असेल d हा बोल्टचा नाममात्र व्यास आहे परंतु जेव्हा आपण निव्वळ क्षेत्राची गणना करणार आहोत तेव्हा थ्रेडेड भाग आपण काही प्रमाणात कमी करू जे सुचवले आहे तुमचा कोड 0 78 वेळा शँक क्षेत्राच्या क्रॉस सेक्शनल क्षेत्राचा आहे याचा अर्थ हे होईल 78 वेळा 4 डी वर्गाने कमी करा त्यामुळे थ्रेडेड भागाचे निव्वळ क्षेत्र आपण अशा प्रकारे विचार करू ते म्हणजे बीटा lj नंतर बीटा lg आणि बीटा PKg आता बीटा lj हा रिडक्शन करणारा घटक आहे जो जर जोडणी पुरेशी असेल तर लांब जोडणीमध्ये उद्भवणाऱ्या n बोल्ट्सच्या ओव्हर लोडिंगला परवानगी देते जर जोडणी खूप लांब असेल तर एक घटक असेल ज्याचा आपल्याला गुणाकार करावा लागेल क्षमतेसह जे काही येत आहे या घटकाला बीटा lj म्हणतात जे एक रिडक्शन घटक आहे त्याचप्रमाणे बीटा lg हा मोठ्या पकड लांबीमुळे रिडक्शन करणारा घटक आहे जर ग्रिप लांबी मोठी असेल म्हणजे प्लेटची जाडी जर ती उंच असेल किंवा अनेक प्लेट्स दिल्या असतील तर ग्रिपची लांबी वाढते समजा मी प्लेट्सची संख्या वाढवत आहे आणि बोल्टसह जोडत आहे त्यामुळे जर ग्रिप ची लांबी जास्त असेल तर आपल्याला घटकाचा गुणाकार करावा लागेल ज्याला रिडक्शन म्हणतात मोठ्या ग्रिप लांबीसाठी घटक आणि बीटा PKg बीटा PKg हा पॅकिंगसाठी रिडक्शन करणारा घटक आहे प्लेट्स समजा आपल्याकडे एक गुसेट सॉरी बट जॉइंट आहे आपल्या कडे वेगवेगळ्या जाडीच्या दोन प्लेट्स आहेत आता आपल्याला जोडण्यासाठी विशिष्ट संख्येच्या बोल्टसह जोडावे लागेल दोन प्लेट्स ही एक प्लेट आहे आणि ही दुसरी प्लेट आहे म्हणून हे अंतर कमी करण्यासाठी आपल्याला पॅकिंग प्लेट्स पुरवाव्या लागतील म्हणून याला पॅकिंग प्लेट्स म्हणतात म्हणून या पॅकिंग प्लेट्स जेव्हा आपण विचारात घेणार असतो तेव्हा आपण रिडक्शन वापरत असतो पॅकिंग प्लेटसाठी घटक मात्र जर ही पॅकिंग प्लेट 6 मि पेक्षा जाड असेल तर 6 मि पेक्षा जाड असल्यास आपल्याला बीटा PKg च्या कमी होण्याच्या घटकाचा गुणाकार करावा लागेल आता डिझाइन शिअर फोर्स ज्याला Vdsb म्हणतात मी खाली दिलेले पॅरामीटर घेत आहे कोडमध्ये मी वापरत असलेल्या त्याच पॅरामीटरमध्ये Vdsb बरोबर Vnsb बाय गॅमा mb आहे डिझाइन शिअर फोर्स आणि गॅमा mb हा पार्शिअल सेफ्टी घटक आहे जो हा गॅमा mb दिला आहे टेबल 5 मधील IS कोडमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचा पार्शिअल घटक मिळेल वेल्डेड जोडणीसाठी बोल्ट केलेले जोडणी आणि वेगवेगळ्या प्रकरणांसाठी पार्शिअल सुरक्षिततेचे मूल्य बोल्ट किंवा रिवेट बोल्टचा घटक किंवा त्याला दिलेल्या सामग्रीनुसार वेल्डेड केलेला घटक आता या गॅमा एमबीचा आपण येथे विचार करतो कारण बोल्टसाठी आपण 1 25 वापरतो बरोबर आता आपण रिडक्शन फॅक्टरकडे येऊया की आपण बीटा ljची गणना कशी करू ही रिडक्शन आहे लांब जॉइंट मुळे होणारा घटक म्हणजे जर जॉइंट ची ही लांबी असेल तर लांब जॉइंट म्हणजे काय जर जॉइंट ची ही लांबी बोल्ट च्या नाममात्र व्यासाच्या 15 पटीपेक्षा जास्त झाली तर बोल्टच्या नाममात्र व्यासाच्या 15 पट जास्त असल्यास आपण बीटा lj ची गणना अशी करू शकतो हे 1 075 वजा lj भागिले 200d तर या सूत्रावरून आपण लांब जॉइंट असलेल्या बीटा lj मुळे कमी होणारा घटक शोधू शकतो आणि हा बीटा lj 0 75 पेक्षा कमी नसावा आणि 1 0 पेक्षा जास्त नसावा म्हणून बीटा lj बदलेल 0 075 पासून 1 0 पर्यंत अशा प्रकारे आपण बीटा lj चे मूल्य मोजू शकतो पुढे आपण बीटा lg चे मूल्य मोजू जे मोठ्या ग्रिप मुळे रिडक्शन करणारा घटक आहे मी सांगितल्याप्रमाणे ग्रिप ची मोठी लांबी म्हणजे ही लांबी केव्हा जास्त होत आहे आणि केव्हा ही lg मोठी ग्रिप लांबी 5d पेक्षा जास्त आहे d हा बोल्टचा नाममात्र व्यास आहे तर जेव्हा lg 5d पेक्षा मोठा असेल तर मी बीटा lg चे मूल्य 8d भागिले 3 अधिक lg म्हणून मोजू शकतो त्यापेक्षा 5d पेक्षा जास्त होईल बरोबर आणिलक्षात घ्या की बीटा lg हे lj पेक्षा कमी असावा आणि lg 8 d पेक्षा कमी असावा आपण हे सूत्र वापरू शकतो आणखी एक रिडक्शन करणारा घटक म्हणजे पॅकिंग प्लेट्ससाठी बीटा PKg हे यावरून मोजले जाते सूत्र म्हणजे 1 वजा 0 125tPkg आता जर पॅकिंग प्लेट्स अधिक असतील तर मला माफ करा tPkg जर 6 मि पेक्षा जास्त असेल तर आपण बीटा Pkg चा कमी करणारा घटक वापरू शकतो जर तो त्यापेक्षा कमी असेल तर 6 मिमी आपल्याला रिडक्शन घटकाचा गुणाकार करण्याची गरज नाही अशा प्रकारे आपण गणना करू शकतो आपण पहिले पाहिले आहे की आता शियरमधील बोल्ट बेअरिंगसाठी आहे कारण मी सांगितले होते की बोल्ट अयशस्वी होऊ शकतो शिअरिंग प्रभाव आणि बेअरिंग प्रभावामुळे आणि बोल्ट तणावामुळे देखील अयशस्वी होऊ शकतो प्लेटचे टेन्शन अयशस्वी होण्याच्या टेन्शनमुळे जॉइंट निकामी होऊ शकतात याचा विचार करावा लागेल तर शियरिंग स्ट्रेंथची गणना कशी करावी हे आपण आता पाहिले आहे की आपण बेअरिंग स्ट्रेंथ शोधू ज्याची गणना या सूत्रावरून केली जाते म्हणजे Vnpb 2 5 kb d गुणिले t गुणिले fu येथे हे Vnpb हे बोल्टच्या नाममात्र बेअरिंग शक्तीचे नाममात्र बेअरिंग सामर्थ्य आहे आणि fu हा प्लेटचा अंतिम स्ट्रेस आहे बोल्टचा नाही लक्षात ठेवा की आपण आधी गणना केली आहे पूर्वीच्या सूत्रात बोल्टचा अंतिम स्ट्रेस आहे परंतु येथे तो आहे प्लेटची अंतिम टेन्साईल स्ट्रेंथ कारण ती प्लेटवर आहे आणि डी हा बोल्टचा नाममात्र व्यास आहे आणि टी हा जोडलेल्या प्लेट्सच्या जाडीची बेरीज आहे म्हणजे जोडलेल्या प्लेट्सची एकूण जाडी प्लेटची जाडी t असेल आता आणखी एक घटक स्थिरांक आहे जो Kb आहे आणि हा Kb ची गणना या काही पॅरामीटर्सच्या लहान मूल्यापासून केली जाऊ शकते e बाय 3d0 पी बाय 3d0 वजा 0 25 fub बाय fu आणि यापैकी जे 1 इतके लहान असेल ते d0 d0 म्हणजे छिद्र आहे व्यास म्हणजे नाममात्र व्यास अधिक क्लिअरन्स होल व्यास d0 आहे कधीकधी आपण काही पुस्तकांमध्ये dh म्हणून प्रतिनिधित्व करतो जे तुम्हाला dh आढळेल आणि कधीकधी ते d0 आणि e हे काठावरील अंतर आहे आणि p हे पिचचे अंतर आहे आणि fub आणि fu हे आपल्याला इतके लहान आहे हे माहित आहे या सर्व प्रमाणांपैकी Kb चे मूल्य असेल तर आता आपण डिझाइन शिअर शोधू शकतो

फोर्स Vdpb तुम्ही नॉमिनल शियर फोर्स Vnpb बाय गॅमा mb गॅमा mb पासून मोजू शकता बिअर बोल्टचा आंशिक सुरक्षा घटक आणि हे मूल्य 1 25 आहे जे आपण तक्त्यावरून शोधू शकतो IS 800 2007 त्यामुळे आपण तक्ता 5 वरून गॅमा mb चे मूल्य शोधू शकतो डिझाइन शियर फोर्स सॉरी बेअरिंग फोर्स पुढे टेन्शन बोल्ट येईल जेणेकरून टेन्शन साठी आपण बोल्टची नाममात्र क्षमता मोजू शकतो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 9fub च्या बरोबरीचे आहे आणि ते Anb पेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर Tnb आपण या सूत्रावरून देखील गणना करू शकतो आपण याची गणना करू आणि आपल्याला हे तपासावे लागेल की Tnb यापेक्षा कमी होत आहे अन्यथा तुम्ही हे मूल्या ची गणना कराल म्हणून जसे आपण सांगितले की fub हा बोल्ट fubचा अंतिम स्ट्रेस आहे आणि Anb हे शँक क्षेत्र आहे माफ करा Anb हे थ्रेड वरील निव्वळ क्षेत्र आहे आणि Asb हे शँकमधील क्रॉस सेक्शनल क्षेत्र आहे आणि गॅमा m0 हे 1 1 आहे जे पुन्हा आपण IS 800 च्या तक्ता 5 वरून शोधू शकतो आणि नंतर गॅमा mb देखील आपण IS 800 चे समान तक्ता 5 पासून शोधू शकतो जे 1 25 आहे आणि अशा प्रकारे आपण Tnbचे मूल्य शोधू शकतो आणि Fybहा यील्ड स्ट्रेस आहे बोल्ट सामग्रीचा बोल्ट यील्ड स्ट्रेस आपल्याला शोधावा लागेल ज्याला fyb म्हणतात मग आपण Tdb डिझाइन टेन्साईल स्ट्रेंथ शोधू शकतो जी Tnb भागिले गॅमा mb असेल तर आणि आपल्याला माहित आहे की गॅमा mb मुळात 1 25 आहे आणि आपण डिझाइन टेन्साईल स्ट्रेंथ Tnb म्हणून शोधू शकतो गॅमा एमबी द्वारे तर आपण काय पाहिले आहे की बेअरिंगमुळे कातरणे झाल्यामुळे बोल्टची ताकद आणि तणावामुळे आम्ही गणना केली आहे आता आणखी एक पैलू म्हणजे बोल्ट अयशस्वी होऊ शकतो म्हणजे ताणतणावामुळे सांधे अयशस्वी होऊ शकतात प्लेटची म्हणून जर प्लेट अयशस्वी झाली तर सांधे अयशस्वी होणार आहेत म्हणून ताण क्षमता सांध्याच्या बोल्टच्या ताकदीची गणना करताना प्लेटची गणना देखील करावी लागते तर आता आपण प्लेटची ताण क्षमता मोजू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 9 फू एन बाय गॅमा म्हणून शोधू शकतो m1 आणि आम्हाला माहित आहे की फू हा प्लेटचा अंतिम ताण आहे आणि गॅमा m1 हा आंशिक ताण आहे सुरक्षा घटक जो आयडी1 आहे आणि ए हा प्लेटचा निव्वळ प्रभावी भाग आहे असे समजा या दोन प्लेट्स सारख्या संयुक्त आहेत बरोबर आता आपल्याकडे येथे बोल्ट आहे म्हणून एक स्कोप आहे म्हणजे प्लेटवर लावलेल्या ताण शक्तीमुळे ते अयशस्वी होऊ शकते आणि म्हणून जेव्हा आपण गणना करणार आहोत प्लेटची ताण शक्ती आपण प्लेटच्या निव्वळ प्रभावी क्षेत्राचे निव्वळ क्षेत्रफळ मोजू जर ही प्लेटची b रुंदी असेल तर प्रभावी क्षेत्र किती असेल b वजा n गुणिले d0 गुणिले t कारण b जर आपल्याला घनतेची ताण शक्ती मोजायची असेल तर प्लेट नंतर आपण फक्त b गुणिले t शोधू शकतो परंतु छिद्राच्या उपस्थितीमुळे जाळे जेव्हा निव्वळ क्षेत्र कमी होणार असेल तेव्हा क्षेत्र कमी होणार आहे त्यामुळे ताण क्षमता प्लेटचे क्षेत्र देखील कमी होणार आहे कारण तणावात बोल्टचे क्षेत्र कमी करावे लागते म्हणजे छिद्र क्षेत्र छिद्र क्षेत्र वजा करावे लागेल आणि छिद्र क्षेत्र d0 आहे म्हणजे नाममात्र बोल्ट बोल्टचा व्यास आणि छिद्रावरील क्लिअरन्सची क्लिअरन्स आता आणखी एक अपयश येऊ शकते जे 5 वे आहे जे एकत्रित कातरणे आणि तणावासह बोल्ट आहे कधीकधी बोल्ट एकत्रित कातरणे आणि ताणासाठी वापरले जातात म्हणून जेव्हा आपण वैयक्तिकरित्या गणना करत असतो बोल्टची कातरणे सामर्थ्य आणि ताण सामर्थ्य आपल्याला हे देखील मोजावे लागेल की जर कातरणे आणि ताण या दोन्ही क्रिया केल्यास बोल्टची एकत्रित ताकद किती असेल आणि ते या परस्परसंवादाच्या सूत्रातून या सूत्रातून आढळते जे त्याला पूर्ण करावे लागेल हे निकष आणि ते आयडी1 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर येथे V ही लागू केलेली कातरणे शक्ती आहे Vsd ही रचना कातरणे क्षमता आहे Te ही बाह्यरित्या आहे लागू ताण Tnd ही रचना ताण क्षमता आहे म्हणून केवळ V पेक्षा कमी नसावे व्ही याला टी पेक्षा कमी असायला हवे परंतु त्याचे पालन देखील करावे लागेल याचा अर्थ असा आहे की तपासणी करावी लागेल आणि या दोघांची बेरीज 1 पेक्षा कमी असेल आता आपण जी काही चर्चा केली आहे ती आपण एका उदाहरणातून पाहू आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू की बोल्टच्या ताकदीची गणना कशी करावी येथे प्रथम आपण गणनेचे उदाहरण देत आहोत बोल्टच्या कातरणे शक्तीचे उदाहरण म्हणून सांगा की हे एक कनेक्शन आहे जेथे तीन प्लेट्स आहेत एक दोन आणि तीन प्लेट्स बोल्टद्वारे संयुक्त असतात म्हणून समस्या अशी आहे की कातरणे मोजणे ग्रेड आयडी1 च्या 16 मिमी व्यासाच्या बोल्टची ताकद आणि बोल्ट दर्शविल्याप्रमाणे तिहेरी कातरणे अंतर्गत आहे तर आपण येथे पाहू शकतो की शिअर प्लेन हे एक आहे हे दोन आहे आणि हे तीन आहेत त्यामुळे शिअर स्ट्रेंथ ची गणना करताना आपल्याला हे सूत्र माहित आहे की Vdsb समान आहे 3 गॅमा mb गुणिले बीटा lg बीटा lj मध्ये nn गुणिले Anb अधिक ns गुणिले Asb आणि बीटा pkg आता समजा आपल्याकडे लहान जॉइंट आहेत म्हणजे जॉइंट लांब आणि ग्रीप नसलेले आहेत लांबी मोठी नाही आणि पॅकिंग प्लेट देखील दिलेली नाही म्हणून आपण या तीन संज्ञा वगळू शकतो

या रिडक्शन घटकांच्या अटी आपण वगळू शकतो आणखी एक गोष्ट म्हणजे आता आपल्याला या सूत्राच्या आधारे Vdsb चे मूल्य मोजावे लागेल आत्ता nn म्हणजे काय जसे आपल्याला माहित आहे की nn म्हणजे थ्रेड्स इंटरसेप्टिंग असलेल्या शियर प्लेनची संख्या आहे येथे nn ही मुळात थ्रेड्ससह शिअर प्लेनची 1 संख्या आहे ही फक्त 1 आहे nn हे एनएन 1 च्या बरोबरीचे आहे आणि थ्रेड्स इंटरसेप्ट न करता शियर प्लेनची संख्या आपल्याकडे जे प्रतल आहे ते 2 हे 1 आहे दुसरे हे 2 आहे तर गणना करताना आपल्याकडे ns बरोबर आहे बोल्टचीडिझाइन स्ट्रेंथ आपण nn चा वापर 1 ns 2 म्हणून करू म्हणून जर आपण आता पाहिले की बोल्टचा नाममात्र व्यास 16 मिमी म्हणून दिला गेला होता तर छिद्राचा व्यास d0 हा 16 अधिक 2 असेल कारण तक्ता 19 नुसार 16 मिमी व्यासासाठी बोल्टची क्लिअरन्स तर संपूर्ण व्यास 18 मि 6 ग्रेड बोल्टसाठी आपल्याला fub माहित आहे बोल्टचा अंतिम स्ट्रेस 400Mpa असेल आणि स्टीलच्या Fe 410 श्रेणीसाठी आपल्याला ला माहित आहे की fu आहे प्लेटची अंतिम टेन्साईल स्ट्रेंथ जी 410Mpa आहे आणि त्यातील पार्शिअल सेफ्टी सुरक्षा घटक तक्ता 5 मध्ये आपण गॅमा mb म्हणून 1 25 शोधू शकतो तर आता आपण शोधू शकतो की Anb चे मूल्य 0 78 गुणिले π गुणिले 4 गुणिले वर्ग होईल जे 157 आहे आणि Ans 4 गुणिले डी स्क्वेअरने पाय होईल जे 201 येत आहे तर अशा प्रकारे Vdsb शिअर मुळे बोल्टची शिअर स्ट्रेंथ आपण या सूत्रावरून मोजू शकतो

आणि जर आपण हे मूल्य ठेवले तर आपण 103 गुणिले 10 गुणिले 3 न्यूटन असे मूल्य शोधू शकतो किंवा आपण असे म्हणू शकतो की बोल्टची रचना शिअर स्ट्रेंथ इतकी होईल की Vdsb हे 103 किलोन्यूटन होईल तर हे एक छोटेसे उदाहरण आहे जे आपण दाखवले आहे जेथे फक्त शिअर स्ट्रेंथ मोजली गेली आहे आणि अनेक शिअर मुळे शिअर स्ट्रेंथ मोजले गेले आहे याचा अर्थ आपण प्रयत्न केला आहे येथे समजून घ्या की nn चे मूल्य काय असेल तर आपण nn चे मूल्य कसे मोजू आणि ns आणि Anb आणि Ans काय असतील आणि त्यानुसार Vdsb ची रचना काय असेल बोल्टमधील शिअर स्ट्रेंथ त्यामुळे या ठिकाणी अनेक शिअर असल्यामुळे तिहेरी शिअर हे उदाहरण तयार केले गेले आहे आणि दाखवले गेले आहे मला आशा आहे की तुम्हाला हे उदाहरण समजले असेल खूप खूप धन्यवाद